तर आत्ता आम्ही एका वेगळ्या प्रकारच्या प्लास्टिक आधारित कंपनीत आहोत कंपनीचे नाव ग्रोहिल प्लास्टिक आहे जे गुजरातमधील उंझामध्ये आहे ही विशिष्ट कंपनी आहे हा एक लघुउद्योग प्रकल्प आहे ती काय करते ती कच्चा प्लास्टिकची सामग्री घेते आणि बॅटरीसाठी कास्ट मोल्ड तयार करते मुळात प्लास्टिकच्या कंटेनरचा साचा ज्याच्यावर बॅटरी ठेवतो बरोबर तर ते येथे प्लॅस्टिकचे कंटेनर त्यांच्याद्वारे बनविलेले आहेत आणि म्हणूनच ते पीएलसी आधारित मशीन वापरतात हे एक लहान प्रमाणातले मशीन आहे हे विशिष्ट मशीन काय करते याबद्दल आम्हाला कळेल आणि पीएलसी पॅनेलवर आपली एक नजर असेल जे या विशिष्ट मशीनमध्ये आहे तर माझ्यासोबत या कंपनीचे एक अधिकारी श्री संतोष यादव आहेत यादव बॅटरीसाठी बनविलेल्या या प्लास्टिकच्या फ्रेमची रचना तयार करण्यासाठी तुम्ही पुढील प्रक्रियेचे स्पष्टीकरण देता का हे मटेरियल सारखे मनी आहेत आम्ही त्यात रंग मिसळतो किंवा रंगाशिवाय नैसर्गिक पांढरा रंग ती सामग्री येथे वितळली आहे आणि ती एक बॉक्स म्हणून बाहेर येते कूलिंगचा वेळ संपल्यानंतर दरवाजा उघडतो इथे तापमान 240 आहे आता शीतकरण पूर्ण झाले आहे आणि साचा खुला आहे एक तुकडा तयार करण्यासाठी यास 64 95 सेकंद लागतील तर तुम्ही आत्तापर्यंत जे पाहिले ते मूलतः प्लास्टिक कंटेनर बनविणारे मशीन आहे जे इंजेक्शन मोल्डिंग मशीन आहे हे मशीन विन्डसर कंपनी बनवते त्याचे हे स्प्रिंट 358 मॉडेल आहे आणि म्हणूनच या मशीनमध्ये जे घडत आहे ते म्हणजे कच्चा माल खरेदी केला जातो आणि त्यांना या मशीनमध्ये इनपुट म्हणून ठेवले जाते हे पीएलसी पॅनेलद्वारे हे सर्व भिन्न पॅरामीटर्स सेट केल्यानंतर हे मशीन मुळात कच्चा माल इनपुट घेते आणि नंतर कास्टच्या आकारावर आधारित हे मशीन मूलतः अंतिम आउटपुट तयार करते बॅटरीसाठी आवश्यक असलेले केस सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लक्षात घ्यावे लागेल की हे अगदी तंतोतंत काम केले पाहिजे अचूकतेसाठी या मशीनमध्ये यासारखे वापरले जाणारे अनेक सेन्सर्स आहेत हे सेन्सर मुळात आवश्यक असलेले विशिष्ट मोजमाप मिळविण्यासाठी खूप महत्वाचे आहेत कारण तुम्हाला माहिती आहे की जर तुमच्याकडे अचूक मोजमाप केले गेले नाही तर काय होईल अंतिम काम आवश्यकतेनुसार परिपूर्ण होणार नाही म्हणूनच आमच्याकडे एक सायबर फिजिकल सिस्टम आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे सेन्सर असतात हे सेन्सर्स मुळात आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या मोजमापांना कॅप्चर करतात तर या विशिष्ट प्रकरणात या सेन्सरंपैकी एक या पिस्टनसाठी किती लांबीची जागा लागत आहे हे आपल्याला माहित आहे या परिमाणानुसार मोजमापाची जाणीव करते आणि त्या आधारे ते इतके अंतर ठेवत आहे आणि मग त्या सेन्सिंग डेटाच्या आधारे वास्तविक ऑपरेशन्स केली जातात आणि वास्तविक ऑपरेशन्सवर आधारित वेगवेगळे निर्णय असतात आपल्याला घेतलेले भिन्न निर्णय माहित आहेत आणि त्यानंतर एक प्रतिक्रिया नियंत्रण आहे जे आपल्याबद्दल नियंत्रकांना पुढे काय करावे लागेल ते फीड करते हे इंडस्ट्रियल आयओटीचे परिपूर्ण उदाहरण नाही किंवा आपल्याला माहिती आहे की हे खरोखर एक मशीन नाही जे इंडस्ट्री 4 0 च्या गरजा पूर्ण करेल आणि जसे आपण उद्योग 4 0 वर पाहिले आहे भिन्न घटक आवश्यक आहेत सर्व वेगवेगळ्या सेन्सर आणि इतर गोष्टींच्या मदतीने आंतर माहिती किंवा डेटा जो आधीच तेथे आहे तो अधिग्रहण करणे परंतु त्यानंतर प्रक्रिया करणे आवश्यक आहे आणि प्रक्रियेच्या आधारे भिन्न निर्णय घ्यावे लागतात आणि निर्णयांच्या आधारे एक अभिप्राय नियंत्रण असते जे पुढील क्रियेसाठी मशीनवर परत पाठवावे लागते तरजसे हे एक मशीन आहे असे या विशिष्ट कंपनीत आणखी काही मशीन्स आहेत आणि या सर्व मशीन देखील एकमेकांशी जोडले जाऊ शकतात म्हणून मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे आयआयओटी आणि इंडस्ट्री 4 0 चा इंटरकनेक्शन एक महत्त्वाचा घटक आहे तर या भिन्न मशीन्स दरम्यान परस्पर इंटरकनेक्टिव्हिटी आणि त्या सर्वांना एकतर केंद्रीकृत किंवा वितरित यंत्रणेद्वारे नियंत्रित केले गेले आहे किंवा दोघांचे संयोजनजे आवश्यक आहे याव्यतिरिक्त इंडस्ट्री 4 0 मध्ये इतरही काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जसे देखभाल बरोबर तर जर तेथे काही दोष आढळून आले असतील तर आपण त्याची काळजी कशी घ्याल तर आपण असे म्हणूया की उत्पादनांच्या प्रक्रियेत काही दोष आढळलेत तर एक मार्ग म्हणजे स्वतः जाणे आणि आपल्याला बरोबर माहित असेल जे काही चुकले आहे ते दुरुस्त करणे दुसरी गोष्ट अशी असू शकते की जर आपल्याकडे आधीपासून हे अंगभूत स्वयंचलित सिस्टम असेल तर ते त्रुटी आढळेल आणि त्यानंतर सिग्नल पाठविला जाईल हे शोधले जाईल आणि त्या सर्व स्वायत्तपणे दुरुस्त केल्या जातील तर तेच अधिक इष्ट आहे तर ती पूर्णपणे स्वायत्त प्रणाली असेल तर हेच आवश्यक आहे तर हे काही उद्योग कसे कार्यरत आहेत हे दर्शविण्यासाठी आहे आणि उद्योग 4 0 च्या अनुपालनासाठी अद्याप एक उद्योग कसा आहे या उद्योगांच्या विविध मशीनींमध्ये आपण इंडस्ट्री 4 0 च्या आवश्यकतांचे अधिक अनुपालन करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे रूपांतर कसे असू शकते तर इंडस्ट्री 4 0 च्या आवश्यकतेनुसार सेन्सिंग अॅक्ट्यूएशन डेटा प्रोसेसिंग निर्णय घेणे आणि अभिप्राय नियंत्रण असणे आवश्यक आहे म्हणूनच सायबर भौतिक प्रणालीचे देखील काही महत्त्वाचे घटक आहेत तर जे महत्त्वाचे आहे ते मी सांगू काय आहे ते म्हणजे फॉल्ट डिटेक्शन मेंटेनन्स आणि स्वयंचलित शोध आणि दोषांचे देखभाल हे एक अतिशय महत्त्वाचे घटक आहेत तर या कंपन्या आणि इतर सारख्याच लहान आणि मोठ्या कंपन्या पुढील काही वर्षांत इंडस्त्री 4 0 मध्ये कसे बदलतात हे आपण पाहू या आपल्याला अनुपालन माहित आहे तर मागील कार्यशाळेच्या माध्यमातून आपण हे पाहिले आहे की हे कसे बनवायचे जे मूलत बॅटरीचे आवरण आहे आणि हे प्लास्टिक आधारित आवरण आणि इंजेक्शन मोल्डिंग प्रक्रियेद्वारे आहे जसे आपण पाहिले आहे की हे विशिष्ट केस बनलेले आहे आणि म्हणूनच हे एका मशीनद्वारे केले गेले जे स्प्रींट एच 350 मशीन आहे आणि दुसरी मशीन स्प्रिंट एच 250 मशीन मुळात झाकण तयार करते तर हे मशीनचे झाकण आहे आणि या विशिष्ट कंपनीत इतर काही तत्सम मशीन आहेत ज्या प्लास्टिकचे इतर भाग जसे की हँडल स्क्रू बनवतात तर अशा प्रकारचे स्क्रू देखील बनवले जातील तर हा स्क्रू मुळातच आत येत राहतो तर संपूर्ण प्लास्टिकचे आवरण याचा अर्थ तळाचा भाग तसेच वरच्या भागाचे झाकण हे सर्व कंपनीतील कार्यशाळेच्या प्रक्रियेद्वारे वेगवेगळ्या मजल्यावर बनविलेले आहेत म्हणून मी बोलत होतो की इंडस्ट्री 4 मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की सेन्सिंग प्रोसेसिंग फीडबॅक कंट्रोल आणि ऑपरेटर मेन्टेनन्स ऑटोमेशन किंवा या सर्व गोष्टींद्वारे आणि इतर गोष्टींमधील डेटा संपादनाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये परस्पर कनेक्टिव्हिटीची आवश्यकता आहे परंतु त्यापैकी एक महत्वाची गोष्टी जी मी नमूद केली नव्हती म्हणजे आंतर संपर्क मशीनमधील इंटरकनेक्टिव्हिटी आणि वेगवेगळ्या मशीनवरील इंटरकनेक्टिव्हिटी तर उदाहरणार्थ हा भाग दुसर्या मशीन फ्लोरमधील एका मशीनद्वारे बनविला गेला होता हे या विशिष्ट मशीन फ्लोरमधील दुसर्या मशीनद्वारे बनविले गेले आहे आणि इतर भाग इतर मशीनद्वारे बनविलेले आहेत तर या सर्व भिन्न मशीन एकमेकांशी एकमेकांशी जोडल्या गेल्या पाहिजेत तेव्हा बरे होईल असे वाटत नाही का तर मूलत काय होते ते म्हणजे जेव्हा तळाचा भाग बनविला जातो तेव्हा सिग्नल पुढील मशीनला पाठविले जातात जी प्रक्रिया पूर्ण करेल आणि स्वयंचलितपणे गोष्टी सुरू केल्या जातील तर या सर्व मशीन जर सर्व एकमेकांशी जोडल्या गेल्या असतील तर फायदा होणार आहे आपण डाऊन टाईम कमी करणार आहात आणि आपण प्रक्रियेत एकूण उत्पादकता सुधारणार आहात आणि परिणामी जे घडणार आहे ते म्हणजे एकंदरीत गुणवत्ता सुधारणार आहे उत्पादन गुणवत्तेच्या बाबतीतप्रक्रियेच्या दृष्टीने कार्यक्षमता उत्पादकता आणि या सर्व गोष्टींचा आर्थिक फायदा होणार आहे म्हणूनच आपण हे पाहू शकता की जेव्हा आपण स्वतःला इंडस्ट्री 4 0 मध्ये स्थानांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहोत तेव्हा आपल्याला माहित आहे की काय होणार आहे ते आपण हळूहळू करणार आहोत हळूहळू आपण प्रक्रियेमध्ये हे सर्व फायदे मिळवणार आहोत आणि आशा आहे की हा एक उद्योग आणि इतर समान उद्योग जे कदाचित आता आकाराने लहान आहेत परंतु जे काही घडत आहे ते कदाचित पुढच्या दहा वर्षांत किंवा कदाचित पुढच्या काही वर्षांत आहे म्हणून तुम्हाला माहिती असेल की हे सर्व इंडस्ट्री 4 0 ऑटोमेशनचे अनुपालन करतील मी तुम्हाला वेगवेगळ्या मशीन्समधील इंटरकनेक्टिव्हिटी स्वयंचलितपणे या सर्व डेटाचे संग्रहण या वैयक्तिक मशीनमधील डेटा आणि त्या सर्वांना एकत्र ठेवून अधिक चांगले अनुमान काढणे आणि असेच याबद्दल सांगितले होते तर या सर्व गोष्टी प्रत्यक्षात येणार आहेत आणि येथे उत्पादनक्षमता सुधारणार आहे तर हे दाखविण्याकरिता हा फक्त एक केस स्टडी आहे अद्याप ज्या उद्योगात अशा मशीन्स नाहीत त्या स्वत चे रूपांतर कशा करू शकतील जेणेकरुन त्या इंडस्ट्री 4 0 शी सुसंगत होतील तर आत्ता आम्ही एका दुसर्या प्रकारच्या कंपनीत आहोत जी मुळात एक कंपनी आहे जी कच्चे प्लास्टिकचे साहित्य घेऊन नंतर प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये रुपांतरित करण्यावर लक्ष केंद्रित करते तर माझ्यामागे एक स्मार्ट मशीन आहे जे या प्लास्टिकच्या बाटल्या तयार करण्यासाठी वापरली जाते हे सिंगल स्टेट ब्लो मोल्डिंग मशीन म्हणून ओळखले जाते हे विशिष्ट मशीन जे आपल्याला दिसेल हे कच्चे प्लास्टिक साहित्य घेते आणि या मशीनमध्ये साठवलेल्या प्रोग्रामच्या आधारे त्या प्रोग्रामच्या सूचना घेतल्या जातात आणि प्लास्टिकच्या बाटल्या बनविल्या जातात तर हे एक बुद्धिमान मशीन आहे जेथे आपण तेथे असलेल्या मॅन मशीन इंटरफेसचा एमएमआय इंटरफेसद्वारे मुळात प्रोग्राम केलेल्या निर्देशांद्वारे प्रोग्रामिंग करू शकता सूचना या पीएलसीद्वारे घेतल्या आहेत जो या विशिष्ट मशीनमध्ये प्रोग्राम लॉजिक कंट्रोलर आहे जो तिथे आहे जर त्या सूचना घेतल्या तर त्या संबंधित सूचना करण्यासाठी मशीनला त्या सूचना दिल्या गेल्या तर हे असे एक मशीन आहे ज्याचा उपयोग फॅक्टरीचे मजले स्मार्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो तर आपल्याकडे स्मार्ट कारखाने असू शकतात परंतु आपणास हे समजले आहे की हे असे एक मशीन आहे तेथे अशा अनेक मशीन असू शकतात म्हणून जर आपण स्मार्ट फॅक्टरी मजल्याबद्दल बोलत असाल तर या सर्व भिन्न मशीनमधील परस्पर संबंध खूप महत्वाचे आहेत तर या मशीन्सद्वारे आपण सर्व मशीनचे देखरेख करू शकता सर्व वेगवेगळ्या मशीनचे आरोग्य परीक्षण देखील केले जाऊ शकते अशा प्रकारच्या ऑपरेशनल कार्यक्षमतेचे देखील परीक्षण केले जाऊ शकते म्हणूनच या वेगवेगळ्या प्रकारच्या देखरेख करण्याद्वारे या मशीनमधून येणारा डेटा तयार केला जाऊ शकतो आणि हे देखील संग्रहित केले जाऊ शकते आणि भाकित केले जाऊ शकते भिन्न अंदाज आणि कार्यक्षम कार्यक्षमता देखील असू शकते तर बर्याच गोष्टी करता येतील परंतु आपणास हे या क्षणी माहित आहे की हे मशीन काय बुद्धिमानी करते ते कमांड घेतात आणि नंतर कच्च्या मालापासून प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये येतात तर मग हे विशिष्ट मशीन कसे कार्य करते ते पाहू